सेल कल्चर वर आधारित व्याख्यान मालिकेमध्ये आपले स्वागत आहे मागील व्याख्यानाच्या शेवटी आपण बघत होतो की कशाप्रकारे स्टेम सेल विलग करायच्या विशेष करून शरीरातील स्नायूंमधील ऊप पेशी याच प्रकारच्या स्टेम सेल प्रौढ हृदयामध्ये असतात आणि जर तुम्हाला तंत्र अवगत असेल तर तुम्ही त्यांना विलग करू शकता त्याचप्रमाणे स्टेम सेल या स्पायनल कॉर्ड मध्ये सुद्धा बसून असतात संपूर्ण जगभरामध्ये अनेकांची प्रयत्न सुरू आहेत जर तुम्ही या पेशींना वेगळे करू शकले आणि त्यांना न्यूरॉन बनविण्यासाठी प्रेरित करू शकले आणि पुन्हा परत ठेवू शकले तर ते एक मोठे कार्य आहे असे तंत्र तुम्ही विकसित करण्यासाठी जगभरातील विविध लोकांप्रमाणे प्रयत्न करू शकता परंतु त्यासाठी काही आधारभूत गोष्टींची माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे आणि या आधारभूत गोष्टींची माहिती सेल कल्चर मध्ये दडलेली आहे जर तुम्ही हे तंत्र शिकले तर तुम्ही नक्कीच त्या पेशींना विलग करू शकता आणि एका नियंत्रित कक्षांमध्ये वाढवू शकता तुम्ही त्यांना निर्धारित वातावरणामध्ये वाढवु शकता तुम्ही तुमच्या प्रयोग शाळेमध्ये जे काही कराल त्याचीच पुनरावृत्ती संपूर्ण जगामध्ये होईल जेव्हा मी कल्चरल स्नायू बद्दल तुमच्या सोबत बोलणे सुरू केले तेव्हा मला तुम्हाला सांगायचे होते की शारीरिक स्नायूंची वाढ ही फार मजेदार असते सर्वप्रथम आपण शारीरिक स्नायू वाढ संदर्भात अस्तित्वात असलेले जीवशास्त्र जाणून घेऊ नंतर आपण विट्रो जीवशास्त्र विकास संदर्भात बोलू की कशाप्रकारे या पेशींना डिश मधे कल्चर केले जाऊ शकते मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही प्रत्यक्ष पणे टिशू काढून घेऊ शकत नाही तुम्हाला शारीरिक स्नायूंच्या वाढीसाठी उपग्रह पेशींवरच अवलंबून राहावे लागेल हे आपले सातव्या आठवड्यातील तिसरे व्याख्यान आहे मातेच्या गर्भ पिशवी मध्ये शारीरिक स्नायू याप्रकारे निर्माण होतात काही पेशी या मुळातच स्नायू बनण्यासाठी असतात येते मी जी संख्या दाखवितो आहे ती तीच संख्या आहे या पूर्वनियोजितच असतात स्नायू बनण्यासाठी या पेशी विशिष्ट भागांपर्यंत पोहोचतात मग ते एखादे अंग असू शकते किंवा एखादा दुसरा भाग ज्याला स्नायूंची गरज आहे त्या एका विशिष्ट जागी जाऊन आधी समांतर होतात आणि मग विलग होतात तुम्ही बघू शकता कशाप्रकारे त्या विलग होतात ही त्यांची विलग होण्याची प्रक्रिया आहे त्या विलग झाल्यानंतर शारीरिक पेशी निर्माण करतात ही त्यांची पहिली पायरी आहे पुढे त्या स्लरी होतात अनेक समानतरण निर्माण करतात असे करताना त्या पेशी आपली ओळख गमवितात आणि एक नवीन रूप प्राप्त करतात या प्रक्रियेला सिन्सीटियम म्हणतात ते सतत रचना निर्माण करत असतात परंतु या प्रक्रियेदरम्यान त्यांचा न्यूक्लियस आपली ओळख कायम ठेवते सरतेशेवटी ते एखाद्या नलिके प्रमाणे स्ट्रक्चर निर्माण करतात जसे मल्टीनक्लेटेड ट्यूब मल्टीनक्लेटेड ट्यूब ला मायओ ट्यूब संबोधतात मायओ म्हणजे स्नायू हा स्नायूंच्या टिशू चा सगळ्यात लहान भाग आहे या नलीका समांतर होऊन मायओ फायबर निर्माण करतात मायओ फायबर समांतर होऊन कॉम्प्लेक्स मसल टिशू निर्माण करतात अशा प्रकारची किचकट प्रक्रिया तुमच्या शरीरामध्ये होत असते हे सगळं पूर्वनियोजित असते तेथे मोठ्या प्रमाणात विभागणी असते विभागनिनंतर या पेशी आपली ओळख घालवितात ते एखाद्या नलीके सारखे स्ट्रक्चर निर्माण करतात ज्याला मल्टीनक्लेटेड ट्यूब किंवा मायओ ट्यूब म्हणतात जेवढी जीवशास्त्राची माहिती मला आहे त्याला अनुसरून मी तुम्हाला हे सांगू शकतो कि या मायओ ट्यूब पासून तुम्ही एकल पेशी पुन्हा निर्माण करू शकत नाही कारण त्यामध्ये सतत नलिका असून खूप सारे न्यूक्लियस असतात असा कुठलाही मार्ग उपलब्ध नाही ज्यातून मला एकल पेशी पुन्हा मिळू शकेल मायओ ट्यूब पासून तुम्ही एकल पेशी पुन्हा निर्माण करू शकत नाही परंतु पेशीपासून तुम्ही मायओ ट्यूब निर्माण करू शकता म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट वारंवार सांगतो आहे म्हणून मी तुम्हाला मागील व्याख्यानांमध्ये सांगितले की आपल्याला स्कल्पचरल स्नायू बनविण्यासाठी उपग्रह पेशींची गरज असते तुम्ही हे हिंड लिंब बघू शकता आणि तुम्हाला असे जाणवेल की हे जगातील विलक्षण फायबर आहे जे एक सुंदर बनवत आहे हे फायबर मल्टीनक्लेटेड आहे याला जर तुम्ही स्टेन केले तर तुम्हाला सायटो आर्किटेक्चर मिळेल परंतु जेव्हा तुम्ही त्यांना वेगळी करण्याचे काम कराल तेव्हा तुम्हाला एकल पेशी मिळणार नाही आपण ज्यांना उपग्रह पेशी म्हणतो या पेशी शरीरातील स्नायूंच्या दुरुस्तीकरिता काम करतात तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्या दुरुस्तीचे काम कशा प्रकारे करतात असे गृहीत धरा की आपल्याकडे स्टेम सेल किंवा उपग्रह पेशी आहेत या पेशी येतात विलगीकरण करतात आणि अज्ञात नलिका निर्माण करतात आणि सरतेशेवटी त्या मल्टीनक्लेटेड ट्यूब निर्माण करतात हा मूलभूत विकासाचा नमुना आहे आपण येथे दोन प्रक्रिया जाणून घेऊ जेणेकरून तुम्हाला ही किचकट प्रक्रिया समजण्यासाठी सोपी जाईल का म्हणून सेल कल्चर एनोलोग अशा विलक्षण ट्यूब निर्माण करतात स्कल्पचरल स्नायू डिश मध्ये कल्चर करण्यासाठी आपल्याला मागील व्याख्यानामध्ये दिलेला पर्याय बघावा लागेल जेथे आपण गर्भ किंवा 18 फेटस जवळ थांबलेलो होतो आता या क्षणी फेटस च्या हिंड लिंब मध्ये खूप साऱ्या पेशी आहेत यांचे स्नायू बनणे निश्चित आहे त्या समांतर झालेल्या आहेत स्नायू बनविण्यासाठी हीच ती वेळ आहे विलगीकरण करण्याची तुम्ही ते पूर्व अंग मधून सुद्धा घेऊ शकता अस गरजेचं नाही की तुम्ही प्रत्येक वेळी ते अंग मधूनच घेतल पाहिजे परंतु जर तुम्ही घेत असाल तर ते तुमच्या पेपर मध्ये दर्शवा उदाहरणार्थ उंदराच्या एफ 18 फेटस मधून मायक्रो फोर्सेप्स चा वापर करून तुम्ही टिशूचा भाग काढता नंतर तुम्ही त्याला सिंगल सेल सस्पेन्शन मध्ये अलग करता आणि तुम्हाला सिंगल सेल सस्पेन्शन प्राप्त होते हे करताना ट्रिप्सिन या विलगीकरण एजंट चा वापर केल्या जातो कधीकधी त्यासोबत पेपेन चा सुद्धा वापर केल्या जातो परंतु बहुदा असे सांगितल्या जाते की सिंगल सेल सस्पेन्शन मध्ये विलगीकरण करताना ट्रिप्सिन चाच वापर करावा कारण टिशू हे फार हार्ड असतात हा वापर फक्त 15 मिनिटांपासून अर्ध्या तासापर्यंत करावा ती प्रतिक्रिया थांबविण्यासाठी ट्रिप्सिनविरोधी प्रक्रियेचा वापर करावा नाहीतर पेशीला भरून न निघणारे नुकसान होईल म्हणून तुम्हाला थांबायला पाहिजे तुम्हाला सिंगल सेल सस्पेन्शन मिळते जो तुम्ही वाढवू शकता आता तुम्हाला कळले असेल की या प्रतिक्रियेमध्ये दोन क्रम आहेत डिव्हिजन आणि डिफरेन्ससीएशन तुम्हाला आणखी दोन गोष्टींसोबत अवगत करून देतो त्यातील एक गोष्ट म्हणजे डिव्हिजन ज्या बद्दल आपण ह्यापूर्वी चर्चा केलेली आहे डिव्हिजन म्हणजे ती जागा आहे जेथे स्वतंत्र पेशी स्नायूंच्या पेशींना विलग करतात आणि नंतर येतो डिफरेन्ससीएशन फेज डिफरेन्ससीएशन फेज तेव्हा येतो जेव्हा ट्यूब निर्माण होणे सुरू होते कधीकधी हे दोन्ही होत नाही जरी डिव्हिजन सिग्नल येत असले हे प्रतिबंधात्मक आहे जर डिव्हिजन सिग्नल येत असतील तर तुम्ही पेशींना परवानगी देऊ शकत नाही कारण ते ट्यूब बनवू शकत नाही ह्याचा अर्थ हा आहे की डिव्हिजन करिता आण्विक सिग्नल हे मोजकेच असावे लागते ते सेल कल्चर चे जटिल समीकरण निर्माण करतात याचाच अर्थ हा आहे की कल्चरल मिलिऊ दोन डिव्हिजन फेज मध्ये विभागावे लागतात आणि या समस्येचा तुम्हाला नेहमीच सामना करावा लागेल जेव्हा तुम्ही स्टेम सेल चे विलगीकरण करण्याचा प्रयत्न कराल ही साधारण समस्या आहे जे लोक 2003 किंवा 2004 च्या पूर्वीपासून सेल कल्चर वापरत आहे त्यांनी ते आपल्या पद्धतीने वापरलेले आहे ते आधी स्नायूंच्या पेशींना सिरम मध्ये कल्चर करतात कारण ते आवश्यक आहे तेथे पेशी विलग केल्या जातात जेव्हा तुम्ही सिरम चा वापर करता तेव्हा तुमचे कुठलेही नियंत्रण राहात नाही जेव्हा 4 5 दिवसांनंतर पेशी विलग होतात तेव्हा सिरम काढून टाकल्या जाते सिरम एड करणे किंवा सिरम काढून घेणे हीच पद्धत सर्वजण वापरतात आणि हाच एकमेव मार्ग आहे पुढे अभ्यासांती काही परिभाषित प्रणाली विकसित केल्या गेल्या विलगीकर घटकांचा वापर करून त्यांनी परिभाषित प्रणाली विकसित केल्या मी सांगितल्याप्रमाणे 4 5 दिवसानंतर वापरलेला माध्यम घटक काढून घेतल्या जातो आणि काही डिवायडींग आणि डिफरेन्ससीएशन घटक जोडले जातात तुम्ही त्यांना समांतरपणे दोन्ही सिग्नल देत आहात 0 5 आणि 4 5 दिवस नंतर तुम्ही डिफरेन्ससीएशन घटक देत असता जे सगळ्यांना माहिती आहे सारांश हा आहे की हे X Y Z घटक डिफरेन्ससीएशन ला मदत करू शकतात या घटकाला मुळतः फायब्रोब्लास्ट वाढ घटक संबोधतात यालाच सर्वसाधारणपणे एफ म्हणतात मी याला याकरिता बेसिक म्हटले कारण या व्यतिरिक्त एक अम्लीय एफ सुद्धा आहे त्याचा अधिकृत उल्लेख मी येथे करणार नाही परंतु तुम्हाला त्याची गरज नोड करिता पडते अम्लीय एफ ची गरज एडल्ट फायनल कोर्ट मोटर न्यूरॉन रीजन्रेशन करीता असते माहितीकरिता सांगतोय आपण बेसिक फायब्रोब्लास्ट वाढ घटक बद्दल बोलतो आहे जो एक डीवायडिंग सिग्नल आहे बेसिक फायब्रोब्लास्ट वाढ घटक च्या उपस्थितीमध्ये पेशी विभागल्या जातात एकदा पहिल्या 3 4 दिवसांमध्ये पुरेशा प्रमाणात त्या विभागल्या गेल्या की तुम्ही तुमचे माध्यम काढून घेऊ शकता एकदा बेसिक एफ काढून घेतले की उरतात ते फक्त डिफरेन्ससीएशन सिग्नल हे सिग्नल्स पेशींना देतात दुसरे भविष्य आणि या सेल कल्चर नमुन्यांचा विकास येथे तुम्हाला सगळे मापदंड अवगत आहे याला तुम्ही परिभाषित पद्धती कसे संबोधता हे महत्वाचे आहे फक्त परिभाषित पद्धती विकसित करूनच सिद्ध होत नाही तर तुम्हाला डिश मध्ये सुद्धा बघावे लागते कुठल्या प्रकारचे शारीरिक स्नायू विकसित केलेले आहेत आणि कोणता फरक डिश मधे जाणवतो आहे ते आकुंचन पावतात की नाही जर ते आकुंचन पावत नसतील तर तुम्ही तुमच्या कार्यामध्ये अयशस्वी झालेले आहात काय घडले असे जेव्हा या ट्यूब निर्माण होतात सुरवातीला या पेशींच्या त्वचेवर प्रथिने भरपूर असतात तंतू बहुतेक अॅक्टिन आणि फिलामेंट अॅक्टिन आणि मायोसिन असतात जे बहुतेक स्नायू पेशींवर राज्य करतात जेव्हा अशा संरचना निर्माण होतात तेव्हा अॅक्टिन आणि मायोसिन फिलामेंट तंतू स्वत ला संरेखित करतात तुम्ही याला प्राणी शरीरशास्त्र मध्ये संदर्भ म्हणून वापरू शकता याला आपण स्लाइडिंग फिलामेंट थेरी संबोधतो स्लाइडिंग फिलामेंट मुळे जेव्हा स्नायूंचे आकुंचन होते ते स्लाइडिंग फिलामेंट कॅल्शियम स्पाइकिंग किंवा कॅल्शियम रश यामुळे घडून येते कॅल्शियम स्पाइक स्लाइडिंग फिलामेंट आणते आणि त्यामुळे आकुंचन पावते अशी ही सगळी प्रक्रिया आहे हे व्याख्यान मी येथेच थांबवत आहे आणि पुढील व्याख्यानांमध्ये आपण याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ की कसे कार्यक्षमतेद्वारे समर्थित फिनोटाइप आपण खरोखर शोधून काढू शकता